नमस्कार कोर्स डिझाईनच्या विकास टप्प्याशी संबंधित मॉड्यूल 2 युनिट 10 मध्ये आपले स्वागत आहे कोर्स डिझाइनसाठी आम्ही ADDIE मॉडेलचे अनुसरण करीत आहोत ADDIE मॉडेलमध्ये विश्लेषण टप्पा हे आहेत आम्ही ADDIE मॉडेल अंतर्गत पहात असलेले क्रियाकलाप ते केवळ कोर्स डिझाइनसाठी आमची स्वतःची प्रक्रिया परिभाषित करण्यास मदत करीत असतात मॉडेल आपल्याला त्या प्रक्रियेचे घटक काय असावेत हे सांगते प्रक्रियाची रचना चाचण्या आणि अंतिम सेमेस्टर परिक्षेसाठी आयटम बँकेची रचना आणि व्यवस्थापित करण्याची प्रक्रिया आम्हाला समजली आम्ही वारंवार असे म्हणत आलो आहोत की मूल्यांकन म्हणजे खरोखर एक गुरूकिल्ली आहे जर माझे खूप निकृष्ट मूल्यांकन असेल तर ते आपोआप संप्रेषित होते की मी फक्त विद्यार्थ्यांकडूनच हलक्या प्रतीच्या शिक्षणाची अपेक्षा करतो जर आपले मूल्यांकन योग्य डिझाइन केलेले नसेल तर विद्यार्थी संभाव्य नियोक्ता होण्यासाठी आवश्यक असे चांगले शिक्षण शिकण्यासाठी असमर्थ होतात मूल्यमापन हे डिझाइन आणि व्यवस्थापित करणे इतके सोपे नाही शेवटच्या युनिटमध्ये आम्ही आयटम बँकांच्या सध्याच्या युनिटमध्ये आपण विकासाच्या टप्प्याकडे जाऊ येथे आम्ही अभियांत्रिकी कोर्सच्या विकासाच्या चरणांच्या उप प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करु जर तो अभियांत्रिकी नसलेला कोर्स असेल तर काही प्रक्रिया वेगळ्या असतील आम्ही सादर करणार असलेल्या उप प्रक्रिया आमच्या सूचना असतील एखाद्याला असे वाटत असेल की त्यांना एकतर किंचित शब्दलेखन करणे किंवा सुधारणे आवश्यक आहे असे योग्य बदल करण्यासाठी तुमचे स्वागत आहे परंतु आपण विकासाच्या अवस्थेची आवश्यकता ओळखणेही आवश्यक आहे प्रामुख्याने विकासाचा टप्पा अभ्यासक्रमाची शिक्षण सामग्री आणि शिक्षण सामग्री विकसित करण्याशी संबंधित आहे शिकवण्याचे साहित्य म्हणजे काय विद्यार्थ्यांना नमूद केलेल्या अभ्यासक्रमाचे निकाल किंवा क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षक हेच वापरतात अभ्यासक्रमाचे निकाल मोठ्या संख्येने क्षमतांमध्ये विस्तृत केलेले असतात आपण कोणत्या आधारावर विकसित करता विश्लेषण चरण आणि रचना अवस्थेच्या आवश्यकतेनुसार निर्देशात्मक साहित्य विकसित केले जाते विश्लेषणाचा टप्प्यामुळे कार्यक्षमता आणि अभ्यासक्रमाचे निकाल ओळखू शकतो नमुना प्रतिनिधी मूल्यांकन आयटम तयार करतो आणि आम्ही कोर्स सारणीमध्ये अभ्यासक्रमाचे निकाल आणि कार्यक्षमता यांचा समावेश करतो रचनात्मक टप्पा मुख्यत मूल्यांकनांवर लक्ष केंद्रित करतो आम्ही या शिकवण्यायोग्य सामग्रीचे आयोजन कसे करावे हे कार्यक्षमतेशी संबंधित निर्देशात्मक युनिट्सनुसार आहे हे लक्षात घ्या एका अभ्यासक्रमामध्ये जवळपास 8 कोर्सचे निकाल आहेत कोर्सच्या काही निकालांमध्ये 7 तास किंवा 8 तास लागू शकतात अशा परिस्थितीत आम्ही अनेक कौशल्यांमध्ये मोठ्या व्याप्तीसह कोर्सच्या निकालांचे तपशीलवार वर्णन करतो जेव्हा आपण दक्षतेच्या दृष्टीकोनातून कोर्स मोजता तेव्हा आपल्याकडे 10 ते 15 पर्यंत कोठेही दक्षता असू शकतात जर तेथे 15 दक्षता असतील तर 15 शिकवण्याचे एकक सुद्धा असतील याचा अर्थ असा की एक कार्यक्षमतेच्या संदर्भात ते एक शिकवण्याचे एकक आहे एक कौशल्य कधीही 5 पेक्षा जास्त वर्ग सत्रे घेणार नाही जास्तीत जास्त 5 वर्गाची सत्रे घेण्याची आणि प्रशिक्षण सामग्री विकसित करण्याची शक्यता असलेल्या एका दक्षतेबद्दल आम्ही पाहतो मी वर्गातील क्रियाकलाप कसे सुरू करू वर्गात मी काय करावे मी कुठे प्रश्न विचारू आणि कोणत्या प्रकारचे असाइनमेंट देऊ वगैरे वगैरे या सर्व क्रिया करण्यासाठी आम्ही सूचना साहित्य लिहितो तर ही शिक्षण सामग्री विद्यार्थी स्वत हून वापरतात ही सामग्री सामान्यत पुस्तके आणि इंटरनेट स्त्रोतांकडून निवडली जाते सर्वसाधारणपणे सुरुवातीला जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम देतो तेव्हा आम्ही पाठ्यपुस्तके संदर्भ पुस्तके ओळखतो आणि आजकाल आम्ही इंटरनेट स्त्रोतांचा देखील संदर्भ घेतो एक चांगला स्त्रोत इंटरनेट स्त्रोत देखील भाष्य करतो म्हणजे ते इंटरनेट स्त्रोत कशासाठी चांगले आहे किंवा कोणत्या घटकांवर ते लक्ष केंद्रित करीत आहे आपण हे घोषित करुन विद्यार्थ्यासाठी ते अधिक सोयीस्कर केले आहे कधीकधी एखाद्या शिक्षकास पाठ्यपुस्तक किंवा इंटरनेट स्त्रोतामध्ये जे काही उपलब्ध होते त्यापेक्षा काहीतरी अधिक करावेसे वाटेल अशा परिस्थितीत शिक्षक काही साहित्य तयार करतात आणि इतर स्त्रोतांकडून उपलब्ध असलेल्या शिक्षण सामग्रीशी पूरक असतात मोठ्या प्रमाणात शिकण्याची सामग्री एकतर स्त्रोतामधून निवडली जाते आणि किंवा प्रशिक्षकाद्वारे तयार केलेल्या साहित्याने पूरक असतात आम्ही प्रामुख्याने सूचना सामग्रीकडे पाहतो विकासाचा टप्पा आम्ही पुढील क्रियाकलाप किंवा उप प्रक्रिया प्रस्तावित करतोः वितरण तंत्रज्ञान निवडणे निरखून मूल्यांकन केले गेले पाहिजे

चला वितरण तंत्रज्ञान वर्ग तुमच्याकडे एलसीडी प्रोजेक्टरसह ब्लॅकबोर्ड किंवा पांढरा बोर्ड असू शकेल आम्ही खाली जाताना आधीची तंत्रज्ञान देखील उपलब्ध होते याचा अर्थ असा की जर माझ्याकडे एलसीडी प्रोजेक्टरसह मिळू शकेल परंतु हे असे तंत्रज्ञान आहे जे बर्याच ठिकाणी अंमलबजावणीसाठी तयार मानले जाऊ शकते वितरण निवडण्याच्या तंत्रज्ञानाची निवड करण्याच्या आणि त्याचा वापर करण्याच्या बाबतीत आपण तयार केलेल्या सूचना तसेच सूचना सामग्रीवर खूप प्रभाव पडेल आज जवळपास 80 टक्क्यांहून अधिक प्राध्यापक अजूनही ब्लॅकबोर्ड वापरत आहेत बोलताना ब्लॅकबोर्डवर लिहिणे शिक्षकांनी स्वत च्या वापरासाठी ती सामग्री तयार केली आहे वेगवेगळ्या ठिकाणी काही अतिरिक्त टिप्पण्यासुद्धा लिहिल्या गेल्या असतील कधीकधी शिक्षक वेगाने नाविन्य आणतील याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेच्या आधारावर त्यांना आधीच तयार केलेली सामग्री थोडीशी हटविणे आणि नंतर त्या ठिकाणाहून काढून ते एक्सप्लोर करण्याची इच्छा असू शकते असे काही शिक्षक आहेत जे कोणत्याही नोट्स घेणार नाहीत आणि विषयाशी ते इतके परिचित असतात की परिस्थितीनुसार ते पुढे जातात आणि प्रत्येक वेळी वेगळा मार्ग स्वीकारत असतात मला असे वाटते की त्या अनुभवी शिक्षकांची केवळ अगदीच कमी टक्केवारी आहे एक आपण वितरण तंत्रज्ञानाची निवड केली जाते त्या सूचनांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल आयसीटी काही किंमतीत उपलब्ध असतात आणि आजकाल ते पुस्तकांचे काही भाग घेऊ शकतात आणि शिक्षकांच्या स्वत च्या मार्गाने सामग्री समाकलित करू शकतात आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देऊ शकतात शिकण्याच्या साहित्याच्या त्या आयोजनामधून शिक्षकावर शिक्का बसतो या तंत्रज्ञानाच्या संदर्भात त्यांचे अनेक फायदे आहेत परंतु सूचना तंत्रज्ञानामध्ये समायोजित केली गेली पाहिजे याचा अर्थ असा आहे की शिक्षकांनी ती वापरत असलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून वर्गातील विद्यार्थ्यांशी असलेल्या त्याच्या संभाषणाचे त्यांचे मार्ग बदलले पाहिजेत अन्यथा शिक्षकांना या तंत्रज्ञानाद्वारे प्रदान केलेल्या प्रकाराचे फायदे मिळणार नाहीत जे एखाद्याला वितरण तंत्रज्ञानाच्या बाबतीत लक्षात ठेवले पाहिजे फायदा असा आहे की शिक्षक आणि त्यानंतरचा वेग आणि अनुक्रम नवीन माहितीच्या वितरणासह समक्रमित होते आपण बोर्डवर लिहितांना विद्यार्थ्यांना अनुसरण करणे समजून घेणे आणि अंतर्गत बनविण्यासाठी पुरेसा वेळ असतो तसेच सामान्य प्रथा अशी आहे जेव्हा जेव्हा शिक्षक बोर्डवर लिहित असतात विद्यार्थी देखील त्याच्या वर्ग नोट्समध्ये लिहित असतो जरी ती सामग्री मजकूर पुस्तकाच्या सामग्रीशी अगदी समान असेल परंतु तरीही ते एका विशिष्ट वेगाने ऐकत असतात आणि शिक्षकांनी बोर्डवर काय लिहिले आहे ते स्वत च्या हातांनी लिहित असतात तेथे काही सिंक्रोनाइझेशन एकतर वर्गात जास्त वेळ लागेल किंवा ते समाधानकारकपणे आकर्षित होऊ शकणार नाहीत या प्रक्रियेमध्ये बर्याच चुका होऊ शकतात आणि त्या चुका विद्यार्थ्यांकडेच राहतील याचा अर्थ असा आहे की जटिल आकृत्या आणि काही प्रकारच्या क्रॉस सेक्शनल आकृत्यांसह व्यवहार करताना गैरसमज होण्याची शक्यता असते परंतु ब्लॅक बोर्ड किंवा एक पांढरा बोर्ड जोरदार गणिताच्या अभ्यासक्रमांना अनुकूल करतो याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याला बोर्डवर अनेक जटिल समीकरणे लिहाव्या लागतात तेव्हा इतकी आरामदायक अशी कोणतीही पद्धत नाही जेव्हा वर्णनात्मक अभ्यासक्रमांचा विचार केला जातो तेव्हा ब्लॅकबोर्ड पद्धत विशेषतः चांगली नाही वर्णनात्मक कोर्समध्ये फक्त एकच गोष्ट केली जाऊ शकते शिक्षक बोर्डवर काही महत्त्वाची वाक्ये लिहू शकतात त्यानंतर विद्यार्थ्यास तपशील भरणे सुरू करावे लागते समस्या अशी आहे की विद्यार्थी स्वतःची निरीक्षणे लिहित असताना शिक्षकांनी सादर केलेल्या गोष्टींसह ते समक्रमित होऊ शकतात म्हणूनच ब्लॅकबोर्ड काढावे लागतात स्मार्ट बोर्ड किंवा WhatsApp या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जाऊ शकते जेव्हा पांढऱ्या बोर्डवर स्लाइड आणि त्यावरील लेखी टिप्पण्या प्रतिमेत मिळवू शकतात आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकतात वर्गात ज्या पद्धतीने आयोजित केले गेले तसे ते विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात जेव्हा स्मार्ट बोर्ड आले तेव्हा त्या आजूबाजूला बरेच प्रचार झाले बर्याच लोकांनी खरेदी केली की काही ठिकाणी अवलंब केल्यानंतर त्याचा वापर खरोखर तितका लोकप्रिय झालेला नाही एलसीडी प्रोजेक्टरसह एक महत्त्वपूर्ण फायदा आहे पूर्वी ओव्हरहेड प्रोजेक्टर आपण स्लाइडमध्ये बदल करू शकता महत्वाचा फायदा म्हणजे आपण विविध मार्गांनी जटिल माहिती सादर करू शकतो आधी दिलेल्या संदर्भाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे स्थिर चित्रे अॅनिमेशन काय होते ते दर्शवू शकतो स्लाइड्स स्वरूपात रूपांतरित केल्या जाऊ शकतात आणि विद्यार्थ्यांसोबत सामायिक केल्या जाऊ शकतात येथेच मर्यादा येतात ज्या वेगाने माहिती दिली जाते त्या विद्यार्थ्यांना मानसिकरित्या ते सोडून देऊ शकतात काही कारणास्तव आपण विद्यार्थ्याने जितके कॅप्चर केले त्यापेक्षा थोडे वेगवान होण्याची शक्यता आहे जर विद्यार्थ्याने जे सादर केले जात आहे त्यानुसार सातत्य ठेवण्यास सक्षम नसेल आणि तो मानसिकरित्या बाहेर पडेल आपण असेही म्हणू शकता की व्हाईटबोर्डसह देखील होते परंतु जेव्हा माहिती आधीच तयार केली गेली असेल आणि प्रक्षेपित केली गेली असेल तर शिक्षकाचा असा विषय आहे की तो किंवा ती अन्यथा करतो त्यापेक्षा बर्याच वेगाने या साहित्यातून जातो आपणास असे वाटते की विद्यार्थ्यांचे अनुसरण करीत असलेल्या वेगाने थोड्याशा अभ्यासाद्वारे या समस्येवर सहज विजय मिळविला जाऊ शकतो आणखी एक मुद्दा म्हणजे बर्याच लोकांचा स्लाइड्सवर गर्दी करण्याची प्रवृत्ती असते म्हणजे एका स्लाइडमध्ये बरेच साहित्य लिहातात शिक्षक कदाचित स्क्रीन पाहतील आणि केवळ सामग्री वाचतच राहतील अगदी विद्यार्थ्यांसमवेत तोंड देऊ शकणार नाहीत विद्यार्थ्यांना प्रेरित न करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत परंतु काही अडचणींसह एखादी व्यक्ती अगदी गणिताचे विषय सादर करण्यास देखील अवलंबू शकते स्लाइड्समध्ये काही प्रकारचे अॅनिमेशन तयार करणे शक्य आहे जेणेकरुन सामग्री एका मनोरंजक क्रमामध्ये सादर केली जाऊ शकते आणि विद्यार्थ्यांचा मागोवा ठेवण्यास पुरेशी गती दिली जाऊ शकते परंतु अधो लिखित स्लाइड्स विद्यार्थ्यांना नक्कीच निराश करू शकतात जेव्हा जेव्हा आपण सेमिनार किंवा सादरीकरणात जाता तेव्हा स्लाइड्समध्ये खूप गोंधळ असलेला दिसतो सामग्रीचा मागोवा ठेवणे हे आव्हानात्मक होते वर एक पायरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक वर्ग इलेक्ट्रॉनिक वर्ग विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांमधील गुंतवणूकीत लक्षणीय वाढ करू शकते इलेक्ट्रॉनिक वर्ग म्हणजे काय यामध्ये एलसीडी प्रोजेक्टर अवलंब करु शकतात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शिक्षक प्रश्न विचारू शकतात आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यास प्रतिसाद देऊ शकतात विद्यार्थ्यांचे प्रतिसाद आयोजित करा आणि काही विचित्र प्रतिसाद असल्यास शिक्षक नेमक्या कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया दर्शवितो यावर चर्चा करू शकतात आणि ब्लॅकबोर्डच्या दृष्टिकोनातून हे होऊ शकत नाही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला जाऊ शकतो जो सामान्य वर्गात होऊ शकत नाही कारण केवळ 2 किंवा 3 प्रतिसाद मिळू शकतात आपण विद्यार्थ्यांना समस्येचे अनुकरण करण्यास आणि भिन्न घटकासह प्रणालीचे वर्तन एक्सप्लोर करू शकता सर्व शाखांमधील बर्याच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या संदर्भात जिथे आपण जटिल प्रणालीच्या वर्तनाचे अनुकरण करू इच्छित आहात आणि घटक बदलल्यास काय होते आणि परिणाम कसे बदलतात हे पहाता कोणत्याही गतिमान प्रणालीचे वर्तन शिकण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे या सर्वांसाठी शिक्षकांचे लक्षणीय नियोजन आणि कार्य करण्याची आवश्यकता आहे तसेच आपण वर्ग घेत असताना तंत्रज्ञानातील कोणत्याही त्रुटी आढळणार नाहीत याची खात्री करुन घ्या जर काहीतरी प्रतिसाद देत नसेल तर जर इंटरनेट जोडणी नसेल तर अचानक ते बिघडेल किंवा आपल्याला प्रोजेक्टरशी लॅपटॉप जोडणीमध्ये काही समस्या असेल तर त्यापैकी कोणतेही तंत्रज्ञान गोंधळ इलेक्ट्रॉनिक वर्गातील प्रभावीपणा नष्ट करू शकते या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षकांनी वर्ग सुरू करण्यापूर्वी तो इलेक्ट्रॉनिक वर्ग वापरत असल्यास सर्व काही कार्यरत स्थितीत आहे का हे सुनिश्चित केले पाहिजे इलेक्ट्रॉनिक वर्गात एक शिक्षण व्यवस्थापन प्रणाली जोडा शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली देखील जोडली जाऊ शकते उदाहरणार्थ एलएमएससाठी वापरून क्विझ स्वतःच आयोजित केली जाऊ शकते आणि प्रतिसादही पटकन संग्रहित केले जाऊ शकतात क्विझ सहजगत्या ओळखेल एलएमएस वापरल्याने शिक्षकांना क्विझ आयोजित करण्यास आणि अभिप्राय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल क्विझ आयोजित करण्याच्या प्रक्रियेमुळे सर्व विद्यार्थ्यांना भाग घेता येईल आणि ते ज्ञानामध्ये गुंततील एलएमएस शिक्षकांना अत्यधिक प्रयत्न न करता विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मागोवा ठेवण्यास सक्षम करेल कारण सर्व वेळ माहिती उपलब्ध असते जेव्हा एखाद्यानेमणूक संदर्भात विद्यार्थ्याने काय केले आहे त्याला कोणती अडचण आहे इत्यादी माहिती जेव्हा ते कोणत्याही वेळी प्राप्त करू शकतात प्राध्यापकांनी त्याचा उपयोग कसा करावा याची सवय झाल्यावर प्रत्येक गोष्ट त्वरीत मिळू शकते आपण विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर मागोवा ठेवू शकता सर्वात महत्वाचे म्हणजे आजकाल एलएमएस वापरला गेला तर तो सर्व वेळ वाचू शकतो आम्ही विविध वितरण तंत्रज्ञानाकडे पाहिले आणि एखाद्याने वितरण तंत्रज्ञानाची निवड केली पाहिजे आणि त्यानंतरच ते त्यांचे प्रशिक्षण सामग्री तयार करू शकतील जेव्हा इतर तंत्रज्ञान वापरली जातात तेव्हा साध्या नोट्स आणि ब्लॅकबोर्डवर लिहिलेली सामग्री वापरली जाऊ शकत नाही सूचनांचे प्रकार सूचना सामग्रीचा विकास देखील सूचना प्रकारांच्या निवडीवर अवलंबून असते सूचना प्रकार म्हणजे काय चला त्यातील चार लोकप्रिय उदाहरणे पाहू पुढील आवृत्ती एक MOOC आहे एक प्रकारची सूचना ज्यामध्ये आपण आत्ताच सामील आहोत समोरासमोरची सूचना हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे हे कोणतेही वितरण तंत्रज्ञान वापरू शकते शिक्षक विद्यार्थ्यांमधील संवाद वर्गातील सर्व शैक्षणिक क्रियाकलापांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ही दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका पार पाडू शकते वर्गात विद्यार्थी एकत्रित होत आहेत आणि वर्गात प्रवेश करण्यापूर्वी ते एकमेकांशी संवाद साधत असतात आणि वर्गानंतर विद्यार्थी शिक्षण घेतात हे नैसर्गिक आणि अधिक कार्यक्षमतेने तयार होऊ शकते गट तयार होतील आणि वर्गात काय घडले यावर चर्चा करण्यास सुरवात करतील त्यांचे अनुभव काय होते ते एकमेकांना प्रश्न विचारतील आणि सामान्यत 4 6 चे गट सहज तयार होतात जे एक अतिशय चांगली गोष्ट आहे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही अद्याप या प्रकारच्या सूचनांसह संबंधित आहेत जर ती समोरासमोरची सूचना नसेल तर विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही असं वाटू शकेल की अचानक काहीतरी योग्य असे घडत नाही यातून कोणतेही विचलन सहज स्वीकारले जात नाही आपण इतर कोणत्याही प्रकारची सूचना वापरू इच्छित असल्यास तेथे एक विशिष्ट अडथळा असेल ज्यास आपण ओलांडू शकता आणि आपण अडथळा पार करू शकता जर आपण खरोखरच समोरासमोरच्या सूचनांद्वारे भिन्न फायदे दर्शविण्यास सक्षम असाल आणि येथेच त्यासाठी तयारीच्या कामाची खूप आवश्यकता आहे मिश्रित शिक्षण शाळा वापरत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक अजूनही त्यांना जे वापरतात त्याबद्दल आरामदायक असतात परंतु मिश्रित शिक्षणामुळे आपण वर्गात संवाद साधण्यात घालवणाऱ्या तासांची संख्या कमी करते समोरासमोरची सत्रे काही प्रमाणात कमी झाली आहेत उदाहरणार्थ जर आपल्याकडे आठवड्यातून चार लेक्चर तास असतील तर सुरुवातीला मी व्याख्यानमालेची तासांची संख्या कमी करून 2 करु शकतो उर्वरित दोन काळात विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास आणि गृहपाठ ऑनलाईन करावे लागेल अर्थातच यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि त्यांना वर्गात येण्यापूर्वी त्यांनी साहित्य वाचले पाहिजे कधीकधी शिक्षक वर्गात काही भिन्न संकल्पना देखील समजावून सांगू शकतात परंतु बरेच काम ऑनलाइन करावे लागेल असे आढळले आहे की पूर्णवेळ ऑनलाइन किंवा पूर्ण वेळ समोरासमोर शिकण्याच्या तुलनेत विद्यार्थ्यांची कामगिरी मोठ्या प्रमाणात सुधारली आहे याचा अर्थ असा आहे की पूर्णपणे ऑनलाइनला काही मर्यादा आहेत आणि समोरा समोरासमोर शिकण्याच्या अनुभवांना स्वत च्या मर्यादा असतात मिश्रित शिक्षणाद्वारे दिलेली सूचना बरीच क्षेत्रीय संशोधनातून स्थापित केली गेली आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थी अधिक चांगले शिकत आहेत असे दिसते

फ्लिप्ड वर्ग आहे आणि त्यांनी वर्गातील बाहेरच्या साहित्याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे ते व्हिडिओ पाहू शकतात ते साहित्य वाचू शकतात किंवा शिक्षकांनी तयार केलेल्या स्लाइड्स पाहू शकतात गृहपाठ म्हणून नेहमीच जे मानले जाते ते वर्गात हलवले जाते याचा अर्थ असा आहे की वर्गमंचा केवळ चर्चेसाठी आणि काही समस्या सोडवण्यासाठी वापरला जातो हे फ्लिप्ड वर्ग आहे आणि पुन्हा त्याची प्रभावीता शिक्षक बरेच नियोजन करत आहेत आणि सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांवरही अवलंबून आहेत असे आढळले आहे की काही विद्यार्थी लहानपणापासून अगदी समोरासमोर शिकवण्याच्या पद्धतीसाठी सरावलेले असतात त्यातून कोणतेही विचलन सहज स्वीकारले जात नाही त्यामुळे हे सर्व फायदे असूनही विद्यार्थी तक्रार करू शकतात

ऑनलाईन कोर्सेस सत्राद्वारे परस्पर संवाद साधला जातो विद्यार्थी त्यांच्या स्वत च्या वेगाने शिकू शकतात म्हणजे ते एखाद्या विशिष्ट व्हिडिओला त्यांना पाहिजे तितक्या वेळा किंवा त्यांच्या स्वत च्या जागी किंवा त्यांच्या एका वेगानं पाहू शकतात अनेक विद्यापीठांमध्ये ते ऑनलाईन कोर्सेस देतात तेव्हा हे कोर्स एका संस्थेच्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित असतात तर आम्ही एनपीटीईएल करते वितरण तंत्रज्ञानाची निवड आणि निवडलेल्या निर्देशांचे सारांशित करण्यासाठी सूचना रचनावर परिणाम होईल जे पुढील युनिटसाठी विषय असतील पुढील युनिटमध्ये आम्ही सूचनात्मक रचनाची आवश्यकता आणि शिकवण्याचे साहित्य आणि शिक्षण सामग्री विकसित करण्याच्या त्याच्या निवडीचा प्रभाव समजून घेण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद